नमस्कार मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स या कोर्सच्या दुसर्या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आपण आठव्या आठवड्यात आहोत आणि आधीच्या मॉड्यूलमध्ये जेव्हा आपण सक्रिय सर्किट्सवर चर्चा करीत होतो तेव्हा आपण एम्पलीफायर डिझाइनच्या विविध बाबींविषयी चर्चा केली जसे की गेन नॉइज त्यानंतर एम्पलीफायर डिझाइनचा आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे एम्पलीफायरमधील डीसी बायस जर आपण सरासरी इनपुट घेतले तर एम्पलीफायर्सचे इनपुट आणि आउटपुट दोन्ही विशिष्ट बायस व्होल्टेजसह पुरविणे आवश्यक आहे जर आपण त्या सरासरीची गणना केली तर आपल्याला मिळणारे व्होल्टेज मूल्य म्हणजे बायस व्हॅल्यू हे डीसी व्हॅल्यू किंवा सरासरी मूल्यासारखे आहे आणि इनपुट आणि आउटपुट या ठिकाणी हे व्होल्टेज आवश्यक का आहेत कारण आपण पुरेसे डीसी बायस व्होल्टेज प्रदान करत नाही तोपर्यंत ट्रान्झिस्टर अंतर्गत क्रिया ट्रान्झिस्टरचे अंतर्गत भौतिकशास्त्र कार्य करत नाही आपण केवळ एम्प्लीफायरद्वारे प्रवर्धित होऊ इच्छित असलेले सिग्नल इनपुट करणे पुरेसे नाही तर आपण योग्य बायस्ड व्होल्टेज प्रदान करणे देखील आवश्यक आहे आपण हे कसे साध्य करू शकतो या मॉड्यूलचा उद्देश विविध बायस्ड टोपोलॉजीज उघड करणे आणि आवश्यक बायस्ड टोपोलॉजी कशी प्रदान करावी हे आहे नंतर या मॉड्यूलमध्ये आपण एम्पलीफायर डिझाइनचा वारंवारता भरपाईचा भाग अभ्यासणार आहोत आपण पाहिले आहे की एम्पलीफायरचा फायदा त्याच्या एस पॅरामीटर्सवर अवलंबून आहे परंतु नंतर एस पॅरामीटर्स विशिष्ट वारंवारतेसाठी स्वतःच विशिष्ट आहेत जे आपण बदलल्यास वारंवारता एस पॅरामीटर्स देखील बदलेल मग वारंवारता बदलत असतानाही गेन कायम कसा ठेवावा तर आपण हे या मॉड्यूलच्या नंतरच्या भागात अभ्यासू परंतु प्रथम बायस नेटवर्क पाहू तर डीसी बायस नेटवर्कचा उद्देश सर्वप्रथम त्याचे ऑपरेटिंग पॉईंट निवडणे आहे तर ऑपरेटिंग पॉईंट म्हणजे समजा आपल्या ट्रान्झिस्टरचे कोणत्याही प्रकारचे वर्णन न करता येण्यासारखी वैशिष्ट्ये आहेत आपल्याला माहित आहे वैशिष्ट्ये समजा विविधतेसाठी कंट्रोल व्हेरिएशन यासारखे आहे समजा हे व्ही कंट्रोल 1 आहे हे आपण 2 आणि इतर नियंत्रित करतो आता ऑपरेटिंग पॉईंट सेट करणे याचा अर्थ असा की आपण मूलभूत व्होल्टेज इनपुटचा बिंदू निश्चित करतो आणि पुढील व्होल्टेज इनपुट या विशिष्ट बिंदूपेक्षा जास्त असेल तर फरक या बिंदूच्या वर असेल तर हे ऑपरेटिंग पॉईंट निश्चित करते तर इतर उद्देश म्हणजे डीसी बायस नेटवर्क हे टेम्प टेम्पर्सच्या भिन्नते विरूद्ध ट्रान्झिस्टर ऑपरेशन स्थिर करते तर असे होते जर आपण समजा त्याच आलेखातील वक्ररेषेकडे परत गेलो तर तापमान T 1 येथे हे वैशिष्ट्य आहे जेव्हा तापमान बदलते तेव्हा वैशिष्ट्य स्वतःच बदलू शकते म्हणूनच जर आपल्याला त्याच प्रकारचा प्रतिसाद द्यायचा असेल तर आपल्याकडे डीसी बायस नेटवर्क नसले तर डीसी बायस पॉईंट देखील बदलला पाहिजे आणि जर आपण फक्त एसी इनपुटवर अवलंबून असाल तर शिफ्ट करणे शक्य होणार नाही म्हणून बदललेल्या वैशिष्ट्यांची भरपाई करण्यासाठी तापमान बदलल्यास डीसी बायस बदलतो आपण डीसी बायस पॉईंट बदलू इच्छित असाल तर बायस नेटवर्कचा अजून एक उद्देश आहे तो म्हणजे आपल्याला आरएफ आणि डीसी सिग्नल एकमेकांमध्ये मिसळण्याची इच्छा नाही म्हणून डीसी बायस नेटवर्कचा तिसरा अनुप्रयोग म्हणजे वेगळा डीसी आणि आरएफ ठीक आहे तर डीसी आणि आरएफ विलगीकरणाचा अर्थ असा आहे की आपल्याला माहित आहे की आपण वापरत असलेले बायस नेटवर्क असे काहीतरी असले पाहिजे हे खूप उच्च इंडक्टन्स मूल्य आहे आणि हे खूप उच्च कॅपेसिटन्स मूल्य आहे जेणेकरून ते केवळ उच्च वारंवारता यातून जाऊ देईल यामुळे कोणत्याही डीसीला त्यामधून जाण्याची परवानगी मिळणार नाही त्याचप्रमाणे इंडक्टन्स व्हॅल्यू जास्त असल्यामुळे कोणत्याही आरएफला त्यातून जाण्याची परवानगी मिळणार नाही आणि केवळ डीसीच त्यातून जाऊ देईल हे मूलभूत आहे म्हणून येथे आउटपुटमध्ये फक्त डीसी येत आहे आणि येथे फक्त डीसी येत आहे बाजू आणि आरएफ या बाजूने येत आहेत आणि हे दोन्ही मिश्रित आहेत तर विलगीकरण म्हणजे आपल्याकडे वेगळा डीसी पुरवठा आहे आणि आपल्याकडे वेगळा आरएफ पुरवठा आहे आणि ही दोन्ही अशी नेटवर्क्स आहेत जी एकमेकांमध्ये हस्तक्षेप करीत नाहीत आणि हे या बायस नेटवर्कद्वारे प्राप्त केले गेले आहेत मग हे देखील आणि शेवटी आपणास माहित आहे की या डीसी बायस नेटवर्कचा एक अंतिम वापर म्हणजे वियोजित वीज पुरवठा याचा अर्थ असा होतो की जे आपल्याला माहित असलेले आहे समजा आपल्याकडे येथे डीसी सप्लाय आहे आणि आपण त्याला जोडले आहे आपल्या एम्पलीफायरमध्ये ट्रांजिस्टरला वीज पुरवणारे टर्मिनल पहा डीसी इनपुट व्होल्टेजमध्ये डीसी बायस नेटवर्कशिवाय किंवा या डीकपलिंग इंडक्टर्सशिवाय कोणतीही अचानक वाढ या एम्पलीफायरसाठी समस्या निर्माण करते म्हणून इनपुट डीसीमधील कोणतीही वाढ आऊटपुटला एका प्रकारे वेगळे करते हे आपले बेसिक डीसी आहे तर आदर्शपणे कोणतेही डीसी बायस सर्किट असे असावे जर मी ते पुन्हा काढू शकलो तर तेथे खूप उच्च इंडक्टन्स मूल्य आहे आणि तेथे खूप जास्त कॅपेसिटन्स मूल्य आहे माझे आउटपुट आरएफ अधिक डीसी असेल या ठेवणीला बायस्ड टी म्हणून ओळखले जाते आता आधीचे उदाहरण आम्ही निष्क्रिय बायस नेटवर्क म्हणून ओळखले जाण्याचे एक उदाहरण होते काही प्रकरणांमध्ये आपल्याला सक्रिय बायस सर्किट आवश्यक असते तर सक्रिय बायस सर्किट म्हणजे काय अॅक्टिव्ह बायस सर्किट म्हणजे असे सर्किट जे सर्किट किंवा तापमान किंवा इतर व्होल्टेज बदलांना विचारात न घेता विशिष्ट बायस व्होल्टेज तयार करते तर हे सक्रिय बायसिंग नेटवर्क आहे प्रथम हे सर्किट कसे कार्य करते हे आपण गुणात्मकदृष्ट्या पाहू जर हे आय सी 2 असेल तर काही कारणास्तव आय सी 2 बदलते आणि वाढते हे आय सी 2 थेट या कलेक्टर प्रवाहात म्हणजे कलेक्टर एमिटर करंटमध्ये जाते या ट्रान्झिस्टर Q2 चा एमिटर प्रवाह IC2 वाढला तर R3 मधील व्होल्टेज वाढेल जर R3 च्या दरम्यान व्होल्टेज वाढला असेल तर या ट्रान्झिस्टर Q1 साठी एमिटर कलेक्टर टर्मिनल ओलांडून येथे व्होल्टेज ड्रॉप कमी होईल जर एमिटर आणि कलेक्टरमधील विद्युत् प्रवाह Q1 साठी कमी झाला तर हा प्रवाह लक्षात घ्या की कलेक्टर टर्मिनलमधील हा Q1 आउटपुट प्रवाह Q2च्या तळाला पुरवठा करतो आणि कारण हा प्रवाह कमी आहे म्हणून Q2 च्या तळामध्ये जाणारा एकूण प्रवाह कमी होईल आणि म्हणून तळ प्रवाह कमी असल्याने आपोआप Q2 चा संग्राहक आणि एमिटर प्रवाह देखील कमी होईल तर IC2 देखील कमी होईल म्हणून ते एक स्व भरपाई देणार्या सर्किटसारखे आहे जर आपण संख्यात्मकदृष्ट्या या सर्किटचे विश्लेषण केले तर IC 2 चे मूल्य हेच आहे बीटा 1 आणि बीटा 2 हे ट्रान्झिस्टर क्यू 1 आणि क्यू 2 चे प्रवाह गेन आहेत आता या सूत्रावरून आपण काय पाहतो ते म्हणजे मोठया बीटा 1 आणि बीटा 2 साठी Q 1 आणि Q 2 चे करंट गेन्स बरेच मोठे आहेत आणि नंतर हा IC 2 स्वतंत्र असलेल्या मूल्यापर्यंत कमी होईल जे स्थिर मूल्य आहे तर या अभिप्राय यंत्रणेद्वारे आपण खात्री करतो की Q2 मध्ये वाहणारा एकूण संग्राहक प्रवाह स्थिर आहे